निकटता किंवा परस्परांमधील अंतर आणि त्याचे चार मूलभूत क्षेत्र पहिल्या आठवड्याच्या दुसर्या मॉड्यूल मध्ये सहभागींचे स्वागत आहे या चर्चेमध्ये आपण प्रॉक्सॅमिक्स म्हणजे निकटता किंवा परस्परांमधील अंतर यास समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रॉक्सॅमिक्सचे चार मूलभूत क्षेत्र समजून घेऊ अभाषिकसंप्रेषणाचा एक भाग म्हणून प्रॉक्सॅमिक्स कोणत्याही छोट्या गटातील किंवा आपल्या आणि इतर लोकांमधील अंतर या कडे लक्ष देते प्रॉक्सॅमिक्सची उत्पत्ती 'निकटता' या शब्दापासून होते जी नातेसंबंधातील निकटता दर्शवते दैनंदिन जीवनात आपण इतर लोकांशी विशिष्ट अंतर राखत असतो आणि म्हणूनच आपण आपले दृष्टीकोन आणि भावना यांचा देखील संवाद साधतो इतर लोकांशी आमच्या विशेष नात्यात होणारा बदल त्यांच्याविषयी असलेल्या वृत्तीबद्दलही संप्रेषण करतो आम्हाला त्यांच्यापासून काही अंतर कायम ठेवायचे की जास्त निकटता दाखवायची आहे हे ठरविले जाते एखाद्या गटामध्ये किंवा समुहामध्ये आपण इतर लोकांप्रती असलेला आपला दृष्टीकोन देखील कोणत्या गटाच्या सदस्यासह आम्ही अधिक आरामदायक आहोत हे प्रदर्शित करतो तशाच प्रकारे आपल्याला असेही आढळेल की द्विधा परिस्थितीतही आपल्याला एखादी व्यक्ती आवडल्यास आपण त्यांच्या जवळ जाण्याचा आपला कल असतो प्रॉक्सॅमिक्स समजण्याचा हा एक अत्यंत वरवरचा मार्ग आहे परंतु हे एक परिपूर्ण स्पष्टीकरण देखील आहे या रेखाटनांमध्ये आणि या दृश्यामध्ये आम्हाला प्रॉक्सिमिक्सचे भिन्न पैलू कळवले गेले आहेत जर आम्ही त्या छायाचित्राकडे पाहिले तर ज्यामध्ये दोन लोक एकाच बेंचवर बसले आहेत परंतु त्यांच्यात जे अंतर आहे आणि जे त्यांनी अभ्यासपूर्वक टिकवले आहे तेदेखील सूचित करते की या दोघांमध्ये वास्तविक निकटता नाही स्वतंत्र मनुष्य म्हणून त्यांच्या मनोवृत्तीतील फरक देखील देहबोलीच्या इतर पैलूंच्या आधारे पाहिले जाऊ शकतात या छायाचित्रांमधे आपल्याला जवळपासची जागा आणि एकमेकांमधील अंतरही दिसून येते आहे परस्परांमधील अंतर आपण ठेवत आहोत ते इतर लोकांबद्दलची आपली वृत्ती आणि कल्पनादेखील व्यक्त करतात डावीकडील छायाचित्रे असे दाखवितात की दुसर्या व्यक्तीस धमकावण्यासाठी किंवा घाबरविण्यासाठी हे अंतर किंवा जागा वापरली गेली आहे की नाही दोन लोकांच्या संवादात दोघांपैकी कोण बचावात्मक आहे आणि कोणते आक्रमक आहे त्याचप्रमाणे उजव्या बाजूला कोपऱ्यातील छायाचित्रांमध्ये आपण या दोन लोकांमधील सहजता आणि अंतर पाहू शकतो या छायाचित्रांचा तळाशी असलेल्या कोपऱ्यातील छायाचित्रांची तुलना करू शकतो ज्यात तीन लोकांचा गट दाखविला आहे परंतु या गटात आपण पाहतो की तिसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत दोन माणसे जास्त जवळ उभे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत थोडा वेगळा असलेला तिसरा माणूस देहबोलीच्या इतर चिन्हांच्या सहाय्यानेही आपला अलग भाव दर्शवित आहे प्रॉक्सिमिक्स हा शब्द सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ एडवर्ड टी हॉल यांनी तयार केला आहे हा शब्द त्यांनी १९६३ मध्ये द हिडन डायमेंशन या शीर्षकासह आपल्या पुस्तकात वापरला होता द हिडन डायमेंशन म्हणजे खरं तर असेपरिमाण ज्याबद्दल विशेषतः कधीच बोलले जात नाही त्यांनी या पुस्तकात लोकांशी परस्पर संवाद साधण्यासाठी परस्पर अंतराचा वापर करण्याबद्दलचा आपला सिद्धांत मांडला आहे भाषिक रचनात्मकतेच्या सिद्धांताशी त्यांनी आपल्या संशोधनाचे संबंध देखील दर्शविला होता लोक सांस्कृतिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या मार्गांनी इतर लोकांशी त्यांचे विचार व संबंध समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी परस्परांमधील अंतर देखील मदत करते एडवर्ड हॉल यांच्या प्रॉक्सिमिक्समध्ये असे काहीतरी होते जे आम्हाला परस्परांमधील सूक्ष्म अंतरा मधील रचना समजून घेण्यास मदत करते आपल्या दररोजच्या व्यवहारात आणि घराच्या इमारतींमध्ये आणि शेवटी शहराच्या रचनेत आपल्या जागेचे आयोजन करण्याच्या बाबतीत एकमेकांशी असलेले अंतर आढळते पण म्हणून प्रॉक्सिमिक्स हा केवळ अंतराचा अभ्यास नाही तर जे लोक एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे अंतर राखतात परंतु आपल्या अनुभवांच्या इतर पैलूंमध्ये आयोजन केल्या जाणार्या जागेचा देखील अभ्यास आहे घरे बांधणे तसेच घराच्या आतची व्यवस्था अशाच प्रकारे आपण इमारतींच्या बांधकामाच्या सहाय्याने आणि आतील सजावटीच्या सहाय्याने कार्यालयाची जागा तयार करू शकतो तर घरे कार्यालये इमारती शहर नियोजन तसेच शहरी नूतनीकरणातील जागांचे आयोजन ही सूक्ष्म जागेची एक नकळत रचना आहे आणि ही जागा एडवर्ड टी हॉलने संस्कृतीचे विशेष वर्णन म्हणून मानली आहे आपण एखाद्या अदृश्य फुग्यामध्ये चालत आहोत असे समजून प्रॉक्सिमिक्सची कल्पना समजू शकते जेव्हा आपण चालतो किंवा उभे राहतो तेव्हा आपण आपल्या शरीरास आवश्यक असलेली फक्त जागा व्यापत नाही परंतु असे म्हणू शकता की एक अदृश्य फुगा आपल्या आजूबाजूला सर्व बाजूंनी घेरला आहे आणि आम्ही अदृश्य फूग्याची जागा देखील आपल्या शरीराचा एक भाग मानतो गर्दीच्या ठिकाणी लिफ्ट गाड्या रेस्टॉरंट ऑफिसमध्ये बसण्याची व्यवस्था तसेच कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी असलेल्या जागेविषयीची वैयक्तिक पसंती यावर आपल्या वागण्याचे हे पैलू पाहू शकतो आता या अदृश्य फुग्यामागची कल्पना अशी आहे की जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण या अदृश्य फुग्याने वेढलेले असतो आणि सामान्यत लोकांना या अदृश्य फुग्यावर अतिक्रमण होऊ देत नाही जेव्हा कोणी या हेतूने किंवा चुकून या फुग्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आम्हाला धोका वाटतो आम्ही ज्या लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्या फुग्यामध्ये घुसखोरी करीत आहोत आणि आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत आपण तोंड देत असल्यास आपल्या जवळच्या लोकांनाच या फुग्यामध्ये प्रवेश करणे आणि लिंग आणि संस्कृतीची पर्वा न करता आम्ही या फुग्यामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतोएक संरक्षण यंत्रणा विकसित करतो आपणास लक्षात येईल की जेव्हा आपल्या आसपास कोणी नसते जेव्हा आम्ही गर्दीच्या ठिकाणी असतो तेव्हा जो आमच्याशी मैत्री करतो किंवा आपणास ओळखतो तो असा अदृश्य फुगा अजूनही संरक्षित आहे असा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एक यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थलिफ्टमध्ये आपण निर्जीव वस्तूंकडे पाहू आणि इतरांशी नजरेने संपर्क साधून आम्ही लिफ्टची बटणे बघू ज्या मजल्याची संख्या दर्शविली जात आहे त्याकडे लक्ष देऊ विशिष्ट वस्तूकडे बघू आता आम्ही आमच्या हातातल्या स्मार्ट फोनकडे पाहण्यास प्राधान्य देतो परंतु आम्ही इतरांबरोबर नजरा नजर होऊ नये यासाठी प्रयत्न करतो थेट नजरांचा संपर्क आपल्याला समजण्यास मदत करतो की आम्ही अद्याप अदृश्य फुगा अखंड ठेवत आहोत उदाहरणार्थ जेव्हा आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो बसमध्ये किंवा इतर कोणत्याही ऑटोमोबाईलमध्ये ज्यांना आपण ओळखत नाही अशा लोकांना आपल्याबरोबर तेच स्थान सामायिक करावे लागते यातून आम्ही एक देहबोली विकसित करतो जी सूचित करते की आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची इच्छा नाही म्हणून लोकांच्या एकमेकांच्या सापेक्ष स्थानाच्या सान्निध्यातून जवळीक उद्भवते तर आम्ही हा अदृश्य फुगा अखंड ठेवण्याचा देखील प्रयत्न करतो प्रॉक्सॅमिक्स स्थानिक संबंधांचे वर्णन देखील करतात ज्यामध्ये विविध संस्कृतीतील व्यक्तींमध्ये किंवा दिलेल्या संस्कृतीत विविध प्रकारचे सामाजिक प्रसंग असतात प्रॉक्सॅमिक्स हा अभ्यास आम्हाला इतर लोकांबद्दल असलेल्या स्वस्थ आणि अस्वस्थतेची पातळी समजण्यास मदत करतो उदाहरणार्थ मी जर दुसर्या व्यक्तीच्या जवळ गेलो तर ते अधिक प्रमाणात जवळीक दर्शवितात दुसरीकडे जर आपण लांब गेलो तर ते अस्वस्थतेचे किंवा भीतीचे इशारा देखील देते यावर जोर देण्यासाठी एखाद्याची स्थिती ही इतर लोकांच्या वैयक्तिक जागेत जाण्याचा प्रयत्न करू शकते उदाहरणार्थ बहुतेकदा पोलिसांद्वारे लोकांची विचारपूस केली जाते किंवा इतरांच्या खासगी जागेत घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी असे आढळले की सामर्थ्य दाखविण्यासाठी एखादी व्यक्ती शारीरिक दृष्टीकोनातून खूप दूर देखील असू शकते म्हणून असे आढळले की ही उर्जा वेगवेगळ्या प्रकारे शक्ती आणि सामर्थ्य नसणे यांच्यातील संबंध सूचित करते प्रॉक्सॅमिक्सला जवळीकतेच्या पातळीच्या चार वेगवेगळ्या झोनमध्ये विभागले जाते हे चार झोन सहज अंतर ठेवण्यासाठी वर्गीकरण करणारी प्रणाली आहेत आणि ती जिव्हाळ्याची वैयक्तिक सामाजिक आणि सार्वजनिक झोन आहेत प्रत्येक झोनचे स्वत चे निकट आणि दूर टप्पे आहेत ज्यावर चर्चा करू आणि त्याच वेळी त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक आणि स्थानिक पैलू देखील आहेतज्यावर देखील चर्चा केली जाईल हेचार झोन व त्यांचे अंतर येथे नमूद केले गेले आहे जवळचा संभाव्य संपर्क पासून सुमारे ४५ सेंटीमीटर पर्यंतचा स्वतःचा वैयक्तिक झोन जो १५ ते ४५ सेंटीमीटर आहे येथे जसे आपण समजू शकता की आमच्या वैयक्तिक फुग्यामध्ये घुसखोरी करण्याची इतर व्यक्तीस परवानगी आहे सामाजिक विभाग कुठेतरी ४६ सेंटीमीटर ते १ २ मीटर पर्यंत आहे वैयक्तिक क्षेत्र १ २ ते ३६ मीटर आहे सार्वजनिक क्षेत्र या मर्यादेपेक्षा पुढे आहे स्वतःचा वैयक्तिक झोन हा शरीराच्या जवळच्या संभाव्य संपर्कापासून ते १८ इंचापर्यंत आहे जो स्वतःला कुजबुजण्यासाठी स्वतःशी संवाद करण्यासाठी आरामदायक आहे हा एक झोन देखील आहे ज्यामध्ये आम्ही फक्त अगदी जवळच्या लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना परवानगी देतो वैयक्तिक झोन कुठेतरी १८ इंच ते ४ फूट अंतरावर आहे एक अंतर जे आपल्याला मित्र आणि कुटुंबियांमध्ये अनौपचारिक संभाषणे करण्यास सक्षम करते हीच जागा आपण आपल्या रोजच्या कामासाठी उदाहरणार्थ ऑफिसमध्ये ठेवतो सामाजिक क्षेत्र ४ ते १२ फूट आहे हे अंतर औपचारिक सामाजिक आणि व्यवसायिक व्यवहारासाठी राखीव आहे सार्वजनिक झोन हे सर्वत्र आहे जे व्याख्यानांसाठी इतर कामगिरीसाठी योग्य अंतर आहे हे झोन फारच काटेकोरपणे बदलले नाहीत किरकोळ बदल होऊ शकतात पण त्यांच्यामागील कल्पना अंदाजे समान जागा ठेवून कळविली जाते स्वतःचा वैयक्तिक अंतराळ किंवा झोन असे सूचित करतो की आम्ही इतर लोकांशी मानसिक संबंध जोडतो आम्ही दोन लोकांचे फुगे एकत्रित करीत आहोत आम्हाला असे वाटते की जर या जागेचे उल्लंघन केले गेले आणि परिस्थिती किंवा लिंग किंवा वंश विचारात न घेतल्यास व्यक्तीं अचानक जवळ आल्या तर त्याचा परिणाम एखाद्या विशिष्ट चिंतेत किंवा आपली त्वरित प्रतिक्रिया म्हणजे आपण एकमेकांपासून दूर जातो खेळ हाएक अपवाद आहे कारण जवळचा शारीरिक संपर्कबॉक्सिंगमध्ये किंवा कुस्तीमध्ये शारीरिक संपर्क सक्तीचा आहे स्वतःच्या वैयक्तिक स्थानाचे पावित्र्य राखणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण या जागेत इतर लोकांची उपस्थिती जबरदस्ती असू शकते स्वतःच्या वैयक्तिक जागेवरील कोणत्याही चर्चेत आवाज आणि स्पर्श यांचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाते त्याचबरोबर जिव्हाळ्याच्या जागेबद्दल आमची समजूतदारपणा आणि आम्ही इतरांशी हे स्वेच्छेने किती प्रमाणात सामायिक करू शकतो आणि आपल्या सांस्कृतिक समजुतीद्वारे निर्णय घेतला जातो या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जागेवर सांस्कृतिक पैलू कसे अधिकार गाजवितात हे पाहू शकतो प्रत्येकाला स्वतःची वैयक्तिक जागा हवी आहे परिसराच्या आणि परिस्थितीनुसार वैयक्तिक जागा बदलते परंतु स्वेच्छेने ते केले जात नाही तर यामुळे खूप ताण निर्माण होऊ शकतो लोक एकीकडे गर्दीचा ताण आणि दुसरीकडे एकटेपणा जाणवण्याच्या दरम्यान हे संतुलन कसे टिकवून ठेवू शकतात रॉबर्ट सॉमरच्या म्हणण्यानुसार या वर्तणूक यंत्रणा आहेत ज्याचा उपयोग लोक इतर लोकांशी संपर्क सुधारण्यासाठी करतात तर मग वैयक्तिक जागेचा अर्थ काय हे एखाद्याच्या शरीराच्या आसपासचे क्षेत्र आहे हे एक अदृश्य प्रकारचा झोन आहे आणि जर लोक त्यामध्ये गेले तर अस्वस्थ वाटू लागेल तुम्हाला खूप तणाव वाटू लागेल एडवर्ड हॉल या मानववंशशास्त्रज्ञच्या मते त्यांना संशोधनात अनेक भिन्न संस्कृतींमध्ये वैयक्तिक जागेचे काही अतिशय सातत्यपूर्ण झोन सापडले एक झोन म्हणजे जिव्हाळ्याचा झोन ० ते १८ इंचाचा संपर्क म्हणजे एखाद्याशी वैयक्तिक अंतर साडेचार ते चार फूट सामाजिक अंतर ४ ते १२ फूट म्हणजे सार्वजनिक व्यासपीठावर जेथे आपण व्याख्यानास जात आहात आणि आपण ज्या स्पीकरवर आहात त्या स्पीकरशी संवाद साधत आहोत आपण त्या व्यक्तीपासून विभक्त आहोत हे दाखविते तर हे लोक वापरत असलेल्या वैयक्तिक जागेचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण भाषण करीत असताना मी आपल्या सार्वजनिक जागेत श्रोते म्हणून असतो मी भाषणाने खूप प्रभावित झालो आणि मला यावर भाष्य करायचे आहे तर मी संभाषणासाठी जवळ येईन मी तुमच्या सामाजिक जागेत आहे परंतु जर मी जवळ आले तर ते थोडे विचित्र आहे कारण मी फक्त एक परिचित आहे आपण आपल्या कुटुंबातील आणि जवळच्या मित्रांना आपल्या वैयक्तिक जागेत प्रवेश करू देतो आणि आता हे तु करतो मी आता मिठीच्या अंतरावर आहे पण मी तुम्हाला फारसा ओळखत नसतानाही तुमच्या अतिशय जवळ आहे आता आपण घाबरुन आहात आणि कदाचित नाराज देखील आहात वैयक्तिक जागेसंबंधित परस्परसंवाद अष्टमितीय असतातआवाजातील चढ उतारशरीराची उष्णताडोळ्यांचा संपर्क वास स्पर्श लिंग शरीराची स्थिती आणि जागा सकारात्मक संवादास प्रोत्साहित करतात आपल्याला माहित आहे की माझा एक मित्र आहे जो महानगरातील कलासंग्रहालयात काम करतो आपल्याला पडद्यामागील प्रवास मागे कसा आवडतो खरोखर आपण हे करू शकता सहजतेने हे काही त्रास होणार नाही आम्ही कधी जाऊ आत्ता कसे मी तयार आहे तुला खात्री आहे होय मला माझा कोट घेऊ दे ठीक आहे आपण काय म्हणता मला असे वाटत नाही आणि माझ्याकडे योजना आहेत जेरी आपले काय मला माफ करा ठीक आहे जवळ ये कदाचित मी प्रयत्न करेन आणि तुमच्याशी संपर्क साधेल सर्वप्रथम २००९ मधील अभ्यासानुसार हे अदृश्य फुगे मेंदूच्या आत खोल असलेल्या अमिगडालावर आधारित आहेत ते आक्रमकता भीती आणि आश्चर्यकारक सामाजिक संवादावर नियंत्रण ठेवतात जर अॅमीग्दाला खराब झाले असेल तर लोक आपल्या वैयक्तिक जागेची समज कमी करू शकतात आणि आपल्या किशोरवयीन काळात आपल्या आजूबाजूच्या अदृश्य फुग्यांचा आकार घट्ट होतात कारण ते संस्कृतीवर अवलंबून असतात अमेरिकेत सार्वजनिक वाहतुकीवर आधारित शहरी भागामधील वैयक्तिक जागा रशियामधील फक्त ग्रामीण भागात असलेल्या मोटारकारपेक्षा इतर देशांमधील फरक नमूद न करण्यापेक्षा भिन्न असेल पुढचा झोन आमच्या वैयक्तिक जागेचा आहे जो १८ ते ४८ इंच पर्यंत आहे आमच्या कार्यालयीन पार्ट्यांमध्ये मैत्रीपूर्ण सामाजिक संमेलने वगैरे दरम्यान आम्ही सामान्यत कामाच्या ठिकाणी हेच अंतर ठेवतो हा एक बफर आहे जो आम्हाला एकमेकांच्या फुग्यांमध्ये घुसखोरी न करता दुसऱ्याबरोबर दिवसभर काम चालू ठेवू देतो आमच्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आम्ही ही जागा वाढवून किंवा संकुचित करून आत्मीयतेचे सिग्नल पाठवितो ही जागा वाढवितो किंवा आकुंचन करू शकतो आणि इतर लोकांप्रती कोणती मनोवृत्ती दर्शवायची आहे हे देखील ठरवतो जर आपण हे छायाचित्र पुन्हा पाहिल्यास असे आढळते की या ग्रुप फोटोमधील दोन व्यक्ती एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि तिसरा